सेल कल्चर टेक्नॉलॉजी वर आधारित व्याख्यान मालिकेमध्ये आपले स्वागत आहे मागील व्याख्यानांमध्ये आपण न्यूरोमस्क्युलर जंक्शन विकसित करण्यामध्ये येणारी आव्हाने त्याविषयी चर्चा केली आपण दोन प्रमुख आव्हानाविषयी बोलणार आहोत तर दोन आव्हाने आहेत मायक्रो कॅन्टीलिव्हर असेंबली वर प्रणाली कशाप्रकारे समाकलित करायची स्नायू आणि न्यूरॉन पेशी ला कशा प्रकारे को कल्चर करायचे न्यूरोमस्क्यूलर जंक्शन चा अभ्यास करण्यासाठी हे दोन्ही आव्हाने आणखी एक समस्या उपस्थित करतात आणि आणि ती म्हणजे सिरम फ्री डिफाइन मिडीयम जे एक कॉमन मिडीयम असायला हवे हे खरंच आव्हानात्मक होते जेव्हा आपण विटरो सिस्टम मध्ये स्नायूंना वाढवतो तेव्हा काम करणे भयानक असते म्हणून प्रयत्न करा की तुम्ही कशा प्रकारे या गोष्टींना दूर ठेवू शकता जेव्हा आपण स्नायूंबद्दल बोलतो तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा जे मी तुम्हाला सांगितले होते तुम्ही या चित्रात बघू शकता या स्नायू पेशी आहे ज्या विभाजनानंतर अशाप्रकारे समांतर होतात हा विभाजनाचा फेज आहे या स्नायू पेशी आहेत ज्या तुम्ही डिश मध्ये प्लेट करीत आहात प्लेटिंग नंतर तुम्ही मिडीयम च्या सहाय्याने त्यांना विभाजित करू शकता साधारणतः हे तीन ते चार दिवस घडते विभाजनानंतर त्या अशा प्रकारे समांतर होतील यानंतर लगेच त्या आपली वैयक्तिक ओळख गमवितात आणि आणि ट्युब बनतात या प्रक्रिये दरम्यान हा डिव्हिजन फेज आहे आणि हा डिफरेन्ससेशन फेज आहे विभाजनासाठी मॉलिक्युल वापरावे लागतात मी डिवाइडिंग मॉलिक्युल ठेवत आहे नंतर तुम्हाला मायनस साईन काढून घ्यायचा आहे पेशींना डी प्राइम डी डबल प्राइम मध्ये वाढू द्या मिली डिफरेन्ससेशन मॉलिक्युल मध्ये हा प्रवास अधिक किचकट होतो जेव्हा आपण सिस्टम मध्ये ऍड करतो न्यूरॉन कधीच विभाजित होत नाही या आणि मोटो न्यूरॉन कधीच विभाजित होत नाही हे बहुतेक मूलभूत फायब्रोब्लास्ट वाढीचे घटक असलेले रेणूचे प्रकार आहेत येथे सिरम फ्री कॉमन मिडीयम असणे गरजेचे आहे येथपर्यंत पोहोचायला काही वेळ लागतो पण ते आपण प्राप्त करू शकतो आपण नेमके काय केले आपण एक स्नायू घेतला याविषयी मागच्या व्याख्यानात बोललेलो आहे सर्वात आधी आपण स्नायू फायब्रोब्लास्ट्स ने दूषित केले आधी स्नायू तेथे स्थिरावले आणि मग तळावर फायब्रोब्लास्ट्स स्थिर झाले आणि मग स्नायू त्याच्या वर आले तुम्ही मग सस्पेंशन काढून घेता मग तेथे शुद्ध मायोसाइट्स शिल्लक राहतात त्यांनी तुम्ही काय करता मायोसाइट्स डिश वर खेळतात मूलभूत फायब्रोब्लास्ट ग्रोथ फॅक्टर एकाग्रता तुम्हाला हवी आहे कमी एकाग्रता ही एक समस्या असू शकते पेशी पुरेशा प्रमाणात विभाजित होतात थोडीशी तडजोड तुम्हाला करावी लागते पेशींच्या वरती तुम्ही मीडियम ठेवता डिश मध्ये जे असते ते अशा प्रकारे असते सेल कल्चर डिश आहे ज्यामध्ये तुम्ही पेशी वाढविता या पॅनिंग नंतरच्या स्नायू पेशी आहेत मी तुम्हाला फायब्रोब्लास्ट काढून घ्यायला सांगितले कारण तो फार जलद गतीने तळावर बसतो तर तुमच्याकडे आता स्नायू पेशीं आहे तुम्ही एफजीएफ मिडीयम जोडता तेथे इतरही घटक आहेत उपयोगी असलेले इतर घटक कोणते आहेत ते तुम्ही बघू शकता तुम्ही याला साधारणतः एक ते दोन तासांसाठी डिशमध्ये ठेवा या दरम्यान विविध घटक पेशींच्या वरती बांधल्या जातील आणि आवश्यक ती प्रतिक्रिया देतील हा लाल रंग विविध प्रकारचे एफजीएफ चे बाईडिंग दर्शवितो आणि इतर घटकही दर्शवितो एकाच वेळी या पेशी त्यांचे स्वत चे एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स विलीन करण्यास सुरवात करतील एका तासानंतर तुम्ही काय कराल मिडीयम चा अगदी छोटासा भाग तुम्ही काढून घ्या नंतर तुम्ही मोटो न्यूरोन ला इंट्रोड्युस करा ते अशा पद्धतीने राहतील साधारणतः मोटो न्यूरोन उंदरा पासून येतात आणि गर्भाशय कल्चर च्या संदर्भात ते ई14 उंदराच्या गर्भातून येतात ते पाठीच्या कण्याच्या व्हेंट्रल हॉर्नमधून येतात शारीरिक स्नायू हे ई18 उंदराच्या गर्भाशयातून येतात इथून तुम्हाला मायोट्यूब मिळतात एक दोन तासानंतर तुम्ही मोटो न्यूरॉन्स जोडतात जे मीडियम तुम्ही आधी काढून घेतलेले आहे ते तुम्ही पुन्हा ठेवता तुम्हाला येथे हे लक्षात घ्यायचे आहे की पेशी अनेक महत्त्वाचे घटक उत्पन्न करतात जेव्हा तुम्ही मिडीयम पुन्हा परत ठेवता तेव्हा थोडे फ्रेश मिडीयम सुद्धा जोडता त्यामध्ये बेसिक एफजीएफ नसते नेमके तुम्ही काय केले तुम्ही बेसिक एफजीएफचा प्रभाव सौम्य केला तुम्ही हे कल्चर सहा ते दहा किंवा पंधरा दिवसांपर्यंत सुद्धा होल्ड करून ठेवू शकता तुम्हाला अचंबित करून टाकणारी न्यूरोमस्क्युलर जंक्शन बघायला मिळेल अश्या अतिशय सुंदर चाचण्या उपलब्ध आहेत त्यातील एक चाचणी आपण बघितलेलि आहे हे मोटो न्यूरॉन तुम्ही बघू शकता तुम्ही इलेक्ट्रोड च्या सहाय्याने मोटो न्यूरॉन उत्तेजित करा तुम्हाला स्नायू मध्ये कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळेल तुम्हाला ई1 ते ई18 स्केल होताना सुद्धा बघायला मिळेल तुम्ही येथे ई1 ला उत्तेजित करत आहात तुम्हाला येथे विद्युत प्रक्रिया होत असताना दिसेल थोड्या उशिराने तुम्हाला स्नायूमध्ये आणखी एक विद्युत प्रक्रिया होताना दिसेल त्याच बरोबर तुम्हाला आकुंचन प्रक्रिया घडतांना सुद्धा दिसेल ही पहिली उत्तेजना असेल अशा प्रकारचे उत्तेजक तुम्हाला हवे असते आधी न्यूरॉनची विद्युत प्रक्रिया घडते आणि नंतर त्याच्या पाठोपाठ स्नायूंची विद्युत प्रक्रिया घडते त्याच बरोबर स्नायूंची यांत्रिक प्रक्रिया सुद्धा घडून येते तुम्ही त्याला बघू शकता आणि मूल्यांकन सुद्धा करू शकता आपण विशिष्ट प्रोटीन प्रोबसह किंवा प्रतिपिंडे प्रोब किंवा प्रतिपिंडेसह एनएमजे किंवा न्यूरोमस्क्यूलर जंक्शनला मॅप करू शकता प्रतिपिंडला एसिटिल्कोलीन रिसेप्टर च्या विरुद्ध प्रोब करू शकता स्नायूंच्या वरती बरेच एसिटिल्कोलीन रिसेप्टर असतात बंगेरोटोक्सिन च्या सहाय्याने तुम्ही त्यांना प्रोब करू शकता बंगेरोटोक्सिन हे टॉक्सिन न्यूरोमस्क्यूलर जंक्शन मधील संसर्ग थांबवते तुम्ही असे गृहीत धरा की तुम्ही एक उत्तेजक आणखी वापरलेले आहे क्युरे नावाचा ड्रग एड करा हरिण किंवा जनावरांपासून काढलेला असतो आणि अमेझॉन मधील आदिवासी जमात त्याचा वापर करते संदर्भासाठी 1436 वेळ बघा त्याचा वापर कशासाठी होतो हे न्यूरोमस्क्युलर जंक्शनला अर्धांगवायू करते तुम्ही क्युरे किंवा कुठलाही उत्तेजक एड केला तरी तुम्हाला सिग्नल बघायला मिळणार नाही तुम्हाला कुठलाही सिग्नल दिसणार नाही कारण हा क्युरे चा प्रभाव आहे क्युरे हा न्यूरोमस्क्युलर जंक्शन ला ब्लॉक करतो काही वेळानंतर ब्लॉकेज थांबतो ही सगळी प्रक्रिया आणि सेटप एकाच वेळी आकुंचन पावतो क्युरे चा वापर करून तुम्ही आकुंचन थांबवू शकता क्युरे च्या वापरा नंतर अशा प्रकारे हालचाल होऊन स्नायू थांबेल तर विट्रो मध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्या जाऊ शकतात आणि हे सगळे सिद्ध केलेले ट्रेकर्स आहेत हे सगळे कागद मी तुम्हाला देईल त्याचे मूल्यांकन सुद्धा केले जाऊ शकते परंतु आपले आव्हान याही पेक्षा मोठे आहे आपल्याला हे कॅन्टीलिव्हर च्या वरती करायचे आहे ते करण्यासाठी आपल्याला कॉमन मिडीयम आणि वेगळे प्लेटिंग नियम लागतील आधी स्नायूंना प्लेट करा आणि एक दोन तासानंतर मोटो न्यूरॉन ला एड करा मी तुम्हाला मोटो न्यूरॉनचा सोर्स सांगितलेला आहे आणि तो म्हणजे उंदीर गर्भाच्या ई14 व्हेंट्रल हॉर्न मधून आणि शारीरिक स्नायू हे तुम्ही ई18 उंदराच्या गर्भातून घेता जेवढे मला माहिती आहे त्या आधारावर मी तुम्हाला सांगू शकतो की कुणीही आजपर्यंत अशा पद्धतीची स्वच्छ प्रणाली विकसित करण्यात यशस्वी झालेले नाही आपल्यालाही थोडा वेळ लागेल कारण हे काम वाटते तितके सोपे नाही परंतु अशा पद्धतीची प्रणाली विकसित करणे म्हणजे सेल कल्चरच्या विश्वामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणे होय आणि येणाऱ्या पिढीला एक स्वच्छ प्रणाली प्रदान करणे होय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रादेशिक जीवशास्त्रज्ञांचे वर्चस्व संपुष्टात आणू शकते हा विद्युत यांत्रिक रासायनिक जैविक इत्यादी अभियांत्रिक साठी एक अभूतपूर्व प्रवास आहे तुम्हाला पेशीच्या रचनेविषयी स्पष्ट कल्पना असायला हवी तुम्हाला थिंन लेयर टेक्नॉलॉजी विषयी माहिती असायला हवी ज्याच्या सहाय्याने इलेक्ट्रॉड समाकलित करता येतात येथे कॅन्टीलिव्हर हा एक एम्बेड्डेड इलेक्ट्रोड सिस्टम आहे हे सोपे काम नाही हे आपण सध्या मायक्रोन पातळीवर करत आहोत आणि यासाठी पुन्हा थोडा वेळ लागेल तंत्रज्ञान उपलब्ध आहे तरीही हे वाटते तेवढे सोपे नाही या भागात आपण काही तंत्रज्ञानाविषयी चर्चा करणार आहोत जे तंत्रज्ञान पुस्तकांमध्ये उपलब्ध नाही हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे मला अम्योट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस प्रणालीची चाचणी करायची आहे ही अशी परिस्थिती आहे की जेथे मार्टिन न्यूरॉन हे स्नायू सोबत संपर्क करू शकत नाही कारण ते प्रणाली विकसित करताना मरण पावतात तुम्हाला पार्किन्सन चा अभ्यास करायचा आहे तुम्हाला तीन पातळीवर अभ्यास करायचा आहे सबस्टेंशिया निग्रा कडून येणारी मोटर न्यूरॉन पाठीचा कणा मध्ये मोटर न्यूरॉन आणि येथे स्नायू आहे सबस्टेंशिया निग्रा न्यूरॉन सिग्नल पाठवत नाही पार्किन्सन मॉडल डिश वर कसे बनवायचे पेशी रचना तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारचे सर्किट निर्माण करायचे जेथे आपण अल्झायमर चा अभ्यास करू शकतो आपण पुढे मायक्रो चॅनेल टेक्नॉलॉजी वर चर्चा करू ज्याच्या सहाय्याने एकल मज्जातंतू जा अभ्यास करणे शक्य होते तसेच एकल मज्जा तंतुजा हिप्पोकॅम्पस सोबत होणारा संपर्क आणि त्यातून आपल्याला हिप्पोकॅम्पल न्यूरॉन द्वारे निर्मित सिग्नल्स चा सखोल अभ्यास करता येईल या भागाचा शेवट आपण येथेच करू आणि पुढील भागात आपण विद्युत उत्साह यावर चर्चा करू